नमस्कार याआधीच्या व्याख्यानात आम्ही सॉलिड वर्क्स मध्ये उपलब्ध असलेल्या मेटच्या बेसिक एलिमेंट्री मेथडस शिकलो ज्या सामान्यत प्रॉडक्ट डिझाइनमधील पार्ट्स एकत्रित करण्यासाठी वापरल्या जातात तर आपण बेसिक एलिमेंट्री मेथडस शिकलो आहोत आता आम्ही सिंगल सिलेंडर इंजिन असलेल्या पूर्ण प्रॉडक्टच्या डिझाइनमध्ये त्या पद्धती अप्लाय करून पाहूया तर असेंब्लीमध्ये काम करत असताना ज्याप्रमाणे आपण डॉक्युमेंट उघडत होतो त्याच प्रकारे नवीन सॉलिडवर्क्स डॉक्युमेंट आपण येथे उघडणार आहोत या साठी ओके बटन वर वर क्लिक करा सिंगल सिलिंडर इंजिन डेव्हलप करण्यासाठी मी आधीच हे पार्टस तयार केले आहेत आपण या सर्वांना सिलेक्ट करू आणि मी त्यास एकमेकांच्या आजूबाजूला ठेवतो ही क्रॅंक रॉड आहे हे क्रँकशाफ्ट आहे फिन केसिंग क्रॅंक केसिंग पिस्टन पिनआणि स्वत पिस्टन आपल्याला हे सहा भाग असेंबलड करणे आवश्यक आहे तर आतापर्यंत आपण जे शिकलो आहोत त्या ज्ञानाचा इथे उपयोग करूया तर चला हा क्रॅंक केसिंग सिलेक्ट करू आणि रेफरन्स साठी हे फिक्स करू तर आम्ही हे इनट्युशनने समजून घेऊ शकतो की हा क्रॅंक या स्लॉटमध्ये फिट असेल यासाठी कोणती मेटिंग पद्धत वापरली जावी याचे आपण अनुमान काढू शकता याचे योग्य उत्तर कोनसेंटरिक रिलेशन आहे हा पार्ट हा सिलेंड्रिकल सरफेस या केसिंग सिलेंडरसह कोनसेंटरिक करणे आवश्यक आहे आणि मग मेट करून ओके बटण क्लिक करा तर ही क्रॅन्कशाफ्ट क्रॅंक केसिंगवर कोनसेंटरिक करून असेंबलेड केली आहे तथापि हे लेटरल डायरेक्शन ने मुह होऊ शकते हे फिक्स करण्यासाठी आपल्याला या क्रॅन्कशाफ्टची एज आणि क्रॅंक केसिंगची ही विशिष्ट एज एकमेकांशी कॉइनसाईड असणे आवश्यक आहे या मिनी टूलबारवर ओके क्लिक करा तर आता हे फार चांगल्या प्रकारे फिक्स केले गेले आहे आणि केवळ रोटेशन करताना ते मुक्त होऊ शकते सिंगल सिलिंडर इंजिनला कव्हर करण्यासाठी आता आम्ही या क्रँक केसिंगवर हे फिन निश्चित करू शकतो त्यासाठी मी हा विशिष्ट एज आणि ही एज सिलेक्ट करत आहे मी हे मेट करेल तुम्ही ओके क्लिक करा तर आता आपण बघू शकता की या एजवर हे अलाइन केले आहे तर आता या फिनला या क्रँक केसिंगवर रोटेशन करत ठेवावे अशी आमची इच्छा आहे त्यासाठी मी ही एज व या क्रॅंक केसिंगची एज सिलेक्ट करत आहे मी हे निवडून ओके बटन क्लिक करतो आता आमच्याकडे सिंगल सिलिंडर इंजिनचे हे 6 भाग विशिष्ट असेंब्ली रिलेशनशिपसह एकमेकांना असेंबल केले जाणारे आहेत सर्व प्रथम आम्ही हे क्रॅंक केसिंग निवडू आणि आताआपण पाहू शकतो की या क्रॅन्कशाफ्टला या क्रॅंक केसिंगमध्ये फिक्स केले गेले आहे आपण फक्त अंदाज लावू शकता की या क्रॅंक केसिंगमध्ये या शाफ्टला फिक्स करण्यासाठी काय रिलेशन असणे आवश्यक आहे याचे योग्य उत्तर म्हणजे कॉन्सन्ट्रिक रिलेशन आपण फक्त हे दोन सरफेस सिलेक्ट करू शकता आम्ही मेटवर क्लिक करू आणि ते आपोआप या कॉन्सन्ट्रिक रिलेशनचा अंदाज लावेल आणि ओके बटन क्लिक करा आता आपण पाहु शकतो की हे या स्लॉटमध्ये यशस्वीरित्या फिक्स झाले आहे तथापि हे लेटरल डायरेक्शन ने जाऊन सुद्धा मेट करू शकते याला फिक्स करण्यासाठी आपण काय करू शकतो तर इथे या क्रॅंक केसिंगच्या एजला या विशिष्ट एजशी कॉइनसाईड करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते मेट करू आणि आम्ही ते लॉक करू तर हे छान झालेले आम्ही पाहू शकतो आता आपल्याकडे या सिंगल सिलिंडर इंजिनचे 6 वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि पार्ट्समधील परफेक्ट रिलेशनशिप गृहीत धरून आपण एकानंतर एक हे सर्व एकत्र करूयात तर प्रथम आपण हे क्रॅंक केसिंग घेऊ आणि इनट्युशनने आम्ही अंदाज करू शकतो की हा क्रॅन्क क्रॅन्कशाफ्ट या क्रॅंक केसिंगमध्ये फिट आहे या क्रॅन्कशाफ्टला या क्रॅंक केसिंगचे काय रिलेशन आवश्यक आहे याचा आपण फक्त अंदाज लावू शकता योग्य उत्तर कोनसेंटरिक रिलेशन आहे आपल्याला हे दोन सरफेस सिलेक्ट करून मेटवर जाऊन लक्षात येईल की हे दोन्ही यशस्वीरित्या कोनसेंटरिक झालेले आहे त्यानंतर ओके बटन क्लिक करा तर आपण पाहू शकता की यात कोनसेंटरिक रिलेशन आहे तथापि ते लेटरल डायरेक्शनने सुद्धा फिरू शकते हे सोडवण्यासाठी आपण क्रॅन्कशाफ्ट आणि या क्रॅंक केसिंगच्या दोन एज निवडू आणि त्यास एकसारखे बनवू आणि या मिनी टूलबारमध्ये आपण ओके क्लिक करू आता एजकडील दिशेने जाण्यासाठी आपण हा क्रॅन्कशाफ्ट पाहू शकतो हे निश्चित करण्यासाठी आम्ही हे दोन एज निवडतो ही एज आणि ही विशिष्ट एज एकमेकांशी अलाइन करूयात तर आता आपण हे पाहू शकतो की हे छान आणि योग्य प्रकारे केवळ वन डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये रोटेट करत आहे आणि ते लेटरल डायरेक्शनने जाऊ शकत नाही आता या क्रॅन्कशाफ्टवर हे क्रॅंक आणि हे फिन फिक्स करूया त्यासाठी आपण हा विशिष्ट एज आणि क्रॅंक केसिंगची ही एज सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा आणि हे यशस्वीरित्या मेट केले आहे तथापि याला इतर डायरेक्शनमध्ये देखील रोटेट केल्या जाऊ शकते हे निश्चित करण्यासाठी मी हे एज आणि हे एज कॉइनसाईड करीन आणि क्रॅंक केसिंगवर हा यशस्वीपणे अलाईन झाला आहे आता क्रॅंक रॉड आणि हे पिन आणि पिस्टन हे तीन पार्टस आहेत तर या क्रॅंक रॉडला या क्रॅन्कशाफ्टसह जोडले जावे असे गृहीत आहे जेणेकरून क्रॅन्कशाफ्ट रोटेड होत असताना तो सुद्धा मुह होऊ शकेल तर यासाठी आम्ही अंदाज लावू शकतो की या क्रॅंक रॉडमधील या पर्टिक्युलर होलचा आणि या क्रॅन्कशाफ्टचा कोनसेंटरिक रिलेशन असावा आम्ही हे दोन्ही सरफेस सिलेक्ट करू आणि त्यास कोनसेंटरिक म्हणून मेट करू आपण येथे पाहू शकता आता त्यावर पिस्टन अटॅच करण्यासाठी साठी आम्ही पिस्टन सिलेक्ट करू कारण या पिस्टनला या क्रॅंक रॉड झोनमध्ये फिक्स करावा लागेल यासाठी आम्ही या क्रॅंक रॉडची एज आणि या पिस्टनच्या एजची आतील बाजू निवडू आणि त्यास कॉइनसाईड करून ओके क्लिक करू तर तुम्ही पाहु शकता की हे पिस्टन यात फिक्स केले गेले आहे आणि शेवटी आपल्याला हा पिन इन्सर्ट करायचा आहे आणि हा पिन सरफेस या स्पेसला कोनसेंटरिक असणे आवश्यक आहे आपण येथे सरफेस निवडू आणि ते कोनसेंटरिक करू तथापि हा पिन लेटरल डायरेक्शनने जाऊ शकतो याला फिक्स करण्यासाठी आम्हाला आणखी एक रिलेशन बनवावा लागेल की या पिस्टनचा सरफेस या पिस्टनच्या सिलेंड्रिकल सरफेसवर टेनजंट असावा आपण या दोघांना सिलेक्ट करू आणि हा मेटिंग सॉलिड वर्क्स आपोआप टेनजंट रिलेशन ओळखतो आता ओके क्लिक करा तर अशा रीतीने तो योग्य प्रकारे फिक्स झाला आहे तरीही याला फिन केसिंगमध्ये फिक्स करणे आवश्यक आहे यासाठी आम्ही अंदाज बांधू शकतो की या पिस्टनमध्ये हे फीन केसिंग कॉन्सन्ट्ट्रिक आहे आणि आम्ही मेटवर क्लिक करू आणि आम्ही थेट कॉन्सन्ट्ट्रिक रिलेशन पाहू आणि ओके बटन क्लिक करू आता आपण येथे पाहू शकतो की हे रिलेशन या असेंब्लीमध्ये खूप चांगले असेंबल झाले आहे आणि हे इंजिन छान आणि चांगले कार्य करते आहे या इंजिनचे मोशन पाहण्यासाठी सॉलिड वर्क्स देखील ही सिमुलेशन करते त्यासाठी या मोशन स्टडी कडे जावे लागेल मोशन स्टडी मध्ये बॉटम प्लेनला आमच्याकडे हा मोटर ऑप्शन आहे या मोटरमध्ये आम्ही मोटर निवडतो हे रोटेट होणाऱ्या कंपोनेंट्सची विचारणा करते सॉलिड वर्क्स फीचर्स मध्ये हा मोटरचा ऑप्शन येथे आहे या मोटार ऑप्शनमध्ये कोणते कंपोनेंट्स रोटेट करणे आवश्यक आहे असे तो विचारतो तर आमची इच्छा आहे की हा क्रॅन्कशाफ्ट या मोटर ऑप्शनने फिरवावा आपण हे सिलेक्ट करू आम्ही या मोटरसाठी हा आरपीएम सिलेक्ट करू शकतो याला 50 करूया आणि ओके बटन क्लिक करा आणि सेटिंग्ज मध्ये मोशन सेटिंग्ज मध्ये आम्ही 30 फ्रेम प्रति सेकंद बनवू आणि ओके क्लिक करू तर आता येथे टूल अॅनिमेशन टूलबारमध्ये आपण बेसिक मोशन सिलेक्ट करू आणि प्ले करू आपण हे अॅनिमेशन चांगले प्रकारे रण होताना पाहू शकता आपण याचा ड्युरेशन वाढवू शकता सध्या ते फक्त 5 सेकंद आहे आपण या इंजिनचे मोशन आणि सिंगल सिलेंडर पाहू शकता आता आपण या पिस्टनचे मोशन आणि क्रॅन्कशाफ्टचे या क्रॅन्कशाफ्ट क्रॅन्क केस सोबत रिलेशन आणि सिंगल सिलिंडर इंजिनचे फिन पाहू शकता हे चांगले काम करत आहे या प्रकारचे अॅनिमेशन सेव्ह करून ठेवण्यासाठी आम्ही अॅनिमेशन सेव्ह करू हे आम्हाला नुकतेच मीडियाच्या फॉर्ममध्ये अॅनिमेशन सेव्ह करण्यास अनुमती देते आपण हे सिलेक्ट करू आणि त्याचे नाव इंजिन ठेवू आणि सेव्ह करू हे याची कॉम्प्रेशन क्वालिटी विचारते आम्ही ओके बटन क्लिक करू सीम्यूलेट करण्यास थोडा वेळ लागतो आपण येथे डेव्हलप झालेली फाईल जनरेट होताना पाहू शकतो हे इथे तयार होताना आपण पाहू शकता हे सिंगल सिलिंडर इंजिनसाठी तयार केलेले अॅनिमेशन आहे तर आता सॉलिड वर्क्स फीचर्समधील ही मोशन स्टडी आहे तर शेवटी आम्ही सुरुवातीला सीझर विंड आणि विंड मिल आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत पाहिलेलं एक्स्प्लोडेड व्ह्यू बद्दल देखील सांगू इच्छितो ते पाहण्यासाठी आपल्याकडे एक्स्प्लोडेड व्ह्यू हा ऑप्शन आहे या एक्स्प्लोडेड व्ह्यूवर क्लिक करा आणि या एक्स्प्लोडेड व्ह्यूच्या या सेटिंग्ज आहेत त्यासाठी आपल्याला कोणताही एक पार्ट निवडावा लागेल हे आपल्याला तीन एक्सेस दाखवतात ज्याद्वारे आपण हे पार्ट तीन डायरेक्शन मध्ये मुह करू शकतो चला तर हे झेड डायरेक्शन सिलेक्ट करू आम्ही हे केसिंग या बॅकवर्ड डायरेक्शननी मुह करू आता आपण ही पिन एक्स डायरेक्शनने बाहेर काढू आणि आम्ही हा पिस्टन टॉप डायरेक्शननी मुह करू आणि आम्ही पिस्टनमध्ये ZY आणि Z अशा टू वे मोशन अर्थातच एडिशनल मोशन देखील देऊ शकतो आम्ही या क्रॅंक रॉडला त्यातून बाहेर काढू शकतो आणि हा क्रॅक्सशाफ्ट X पॉझिटिव्ह X दिशेने आणि ही क्रॅंक केस हा निगेटिव्ह Y मध्ये मुह करू या सिंगल सिलिंडर पिस्टन असेंबली साठीचे हे एक्स्प्लोडेड व्ह्यू आहे आणि एकदा आपण ओके क्लिक केल्यावर एक्सप्लोड व्ह्यू पूर्ण झाला हे एक्स्प्लोडेड व्ह्यू एनिमेटेड करण्यासाठी आम्हाला या असेंब्लीमध्ये जावे लागेल आपण असेंब्लीवर क्लिक करू आणि आपण कोलएप्स एनिमेशन निवडू म्हणूनच जेव्हा आपण त्याला एक्सप्लोड करू तसाच तो कॉलएप्स होईल या अॅनिमेशनसाठी टूलबार येथे आहे आम्ही याची स्पीड वाढवू शकतो आणि त्याला स्लो प्ले सुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे एकदा ते कोलएप्स झाले की आम्ही ते एनीमेंट एक्सप्लोड वर जाऊन एक्सप्लोड देखील करू शकतो आपण या मोशन स्टडीमध्ये केल्या प्रमाणेच आपण ही मूव्ही मीडिया म्हणून सेव्ह करू शकतो आम्ही अॅनिमेशन सेव्ह सिलेक्ट करू फाईलचे नाव म्हणून एक्सप्लोड सिलेक्ट करू आणि सेव्ह ओके म्हणून मार्क करू आम्ही पुन्हा ग्राफिक्स सीम्युलेट करू आणि येथे फाईल पाहू हे एक्सप्लोड होतानाचे अॅनिमेशन आपण छान पाहू शकता शेवटी आम्ही प्रॉडक्टच्या डिझाइनसाठी आणि प्रॉडक्टसाठी वेगवेगळ्या कंपोनेंट्सच्या असेंब्लीसाठी आवश्यक असलेल्या बेसिक प्रकारच्या मेट बद्दल शिकलो म्हणूनच आपल्याला समजण्यासारखी शेवटची गोष्ट म्हणजे या असेंब्लीजची सेविंग करणे तर आपण या फाईलवर जाऊन त्यास सेव्ह म्हणून मार्किंग करू आम्हाला या फाईलच्या नावासाठी विचारा आम्ही ते एफ १ म्हणून मार्क करू आणि यामुळे आपले डॉट ए एस एम asm म्हणून सेव्ह होतील ही डॉट ए एस एम फाइल या असेंब्लीची स्टेट आहे आम्ही ते पुन्हा तपासू शकतो आपण हे आता बंद करू आणि आत्ताच सेव्ह ही एफ १ फाईल आम्ही ओपन केली आहे ओके क्लिक करा तर आता आपण यापूर्वी केलेली कोणतीही ऑपरेशन्स त्या स्टेटमध्ये सेव्ह केली जातात आणि आपण सर्व काही पूर्वीसारखेच पाहू शकतो तर आम्ही ते इतर कोणत्याही कम्प्युटरवर प्ले करू शकतो किंवा एखाद्या उद्योगांना किंवा कुठल्याही कार्यासाठी आपण ते वापरण्यास देऊ शकतो तर येथे या अॅनिमेशनचा शेवट या असेंब्ली प्रक्रियेचा शेवट आणि त्यांच्या अॅनिमेशन आणि मोशन स्टडीचा शेवट आहे तर या असेंब्ली आणि मोशन स्टडीसाठी ही एक बेसिक इंट्रोडक्शन होती धन्यवाद